नमस्कार ह्या आठवड्यात आपण काउंटर बाबत चर्चा करणार आहोत मागील वर्गात मध्ये आपण असिंक्रोनस काउंटर बाबत चर्चा केली होती आपण अप काऊंटर पाहिले होते डाऊन काऊंटर पाहिले होते आणि अप आणि डाऊन काऊंटर दोन्ही एका विशिष्ट सर्किटमध्ये असलेले पाहिले होते आणि आपण एक विशिष्ट आयसी पाहिली होती आजच्या वर्गात आपण डिकोडिंग लॉजिक पाहणार आहोत डीकोडिंग लॉजिक काय असते आणि ते काउंटरच्या रचनेसाठी कशा पद्धतीने उपयोगी पडते हे आपण पाहणार आहोत आज आपण सिंक्रोनस अप काउंटर डाऊन काउंटर आणि अप डाऊन काऊंटर हेही शिकणार आहोत एखाद्या मोजणीच्याअवस्थेसाठी डीकोडींग लॉजीक महत्त्वाचे का असते उदाहरणादाखल म्हणून आपण मागील वर्गात मध्ये शिकलेला मॉड 8 असिंक्रोनस अप काउंटर बघूया त्या काउंटर मध्ये 3 फ्लिप फ्लॉप होत्या त्या प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे इनपुट हे १ १ ला जोडलेले होते म्हणजे ज्यावेळी इनपुटला क्लॉक ट्रिगर मिळेल त्यावेळी आउटपुट टॉगल होईल आणि यादी पाहिल्याप्रमाणे मोजणीची अवस्था ही 0 0 0 ते 0 0 1 त्यानंतर 0 1 0 त्यानंतर 0 1 1 त्यानंतर 1 0 0 त्यानंतर 1 0 1 1 1 0 1 1 1 आणि पुन्हा 0 0 0 असेल आणि हे अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा होत राहील या आधीच्या वर्गात आपण हे शिकलो होतो हे आतल्याआत सुरू असते जर आपण ह्या 3 इनपुटचे निरीक्षण केले तर आपल्याला एखाद्या विशिष्ट नंबरची मोजणी कशी होते किंवा ट्रिगर दिल्यावर काय घडते हे कळू शकते पण बाहेरून जर आपल्याला बघायचे असेल की मोजणी ही सात पर्यंत पोहोचलेली आहे तर तिन्ही आऊटपुट चे निरीक्षण करावे लागेल आणि ते जेव्हा 7 ला जात आहे ते शोधावे लागेल किंवा एक पूर्णपणे वेगळे आउटपुट उपलब्ध करून द्यावे लागेल जे मोजणी 7 झाल्यावर वर हाय होईल ह्या तिन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त गोष्टीची गरज नाही म्हणजे यावरून अनुमान काढता येईल की मोजणी सात पर्यंत आलेली आहे किंवा नाही मोजणी पाच पर्यंत आलेली आहे किंवा अशाच काही गोष्टींचा निष्कर्ष काढता येईल या उदाहरणामध्ये आपण दाखवत आहोत कि मोजणी ही 7 पर्यंत पोहोचलेली आहे हे तीन इनपुटचे अँड गेट वापरून समजून घेता येईल इथे ABC हे या पद्धतीने जोडलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्यावेळी ABC हे सातव्या क्लॉक सायकलला हाय असतीलह्याला जर आपण 0 वे क्लॉक सायकल म्हटले तर आउटपुट हे एका क्लॉक पिरेड साठी हाय होईल बरोबर म्हणजे जेव्हा हे आउटपुट 1 असेल तर त्याचा अर्थ होतो 7 क्लॉक एजेस म्हणजे शून्यापासून ते सात पर्यंत सातवी ट्रिगर आलेली आहे त्यावेळी पुन्हा सात येईल त्यावेळी पुन्हा हे आउटपुट हाय होईल तर अशा पद्धतीने आपण डिकोडिंगचा उपयोग एखादा विशिष्ट अंक आलेला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी करू शकतो समजा आपल्याला 7 ऐवजी 5 हा अंक आलेला आहे किंवा नाही हे तपासून बघायचे असेल तर काय करावे लागेल तर इथे मला एक आउटपुट गेट जोडावे लागेल ज्याचे MSB इनपुट हे C असेल Cच्या बदलण्याची फ्रिक्वेन्सी ही A आणि B पेक्षा कमी आहे जेव्हा Cहा 1असेलB हा 0असेल आणि A हा 1असेलतेव्हा आलेली गणना ही पाच असेल म्हणजे शुन्यापासून पाच पर्यंत क्लॉक एजेस आलेल्या आहेत या पद्धतीने 0 1 2 3 4 5 6 7 आपल्या गरजेप्रमाणे आपण हे डिकोडिंग लॉजिक काऊंटरच्या आऊटपुटला लावू शकतो आणि त्यानुसार आउटपुट हे काय होईल जेव्हा कधी काउंटर मधील किंमत त्या विशिष्ट पातळीला पोहोचेल तर हेआउटपुट हाय होईल आणि एका क्लॉक पिरेड साठी हाय राहील ह्या उदाहरणात तुम्ही पहात आहात हे 0 इथे पुन्हा 1 होईल म्हणजेच ह्या ठिकाणी A बार B बार C बार हे सगळे १ असतील आणि जेव्हा हे पुन्हा इथे परतेल डीकोडर चे आउटपुट म्हणजे लॉजिक गेटचे आउटपुट C आणि B हे 0 असतील आणि A हा 1 असेल C हा 0B हा 0 आणि A हा 1 म्हणून ह्या क्षणाला तो हाय होईल हा इथे 1 होत आहे आणि पुन्हा इथे 1 होत आहे हे प्रत्येक आठ क्लॉक सायकल नंतर असे घडणार आहे आणि असेच इतर गोष्टींसाठी होईल बरोबर ह्या सर्किट मध्ये 3 इनपुट अँड गेटच्या ऐवजी आपल्याला ही जोडणी करायची आहे इथे दाखविल्याप्रमाणे हे आपल्याला A ऐवजी A बार मधून घेता येईल तर असे समजा मोड 8 ऐवजी आपल्याकडे मोड 16 काऊंटर आहे म्हणून तिथे आपल्या गरजेप्रमाणे जर आपल्याला 15 किंवा 14 अशी किंमत हवी असेल तर आपल्याला चार इनपुट चे लॉजिक गेट वापरावे लागेल गणनेच्या संख्येप्रमाणे मोड 16 किंवा मोड 32 साठी चार इनपुटस किंवा पाच इनपुटस लागतील डिकोडिंगच्या सर्किटची संख्या वाढेल याआधीच्या वर्गात आपण असिंक्रोनस काऊंटर च्या एका विशिष्ट मुद्याबाबत प्रोपागेशन डिले बाबत चर्चा केली होती मागच्या आकृतीमध्ये आपण हे लक्षात घेतलेले नाही ही क्लॉक आहे आणि इथे A आहे इथे B आहे आणि इथे C आहे आणि मागच्या वर्गात शिकल्या प्रमाणे ही आहे क्लॉक हि निळ्या रंगाची आहे इथे A ला ट्रिगर मिळत आहेत आणि एका प्रोपागेशन डिले नंतर याची किंमत एक ते शून्य बदलत आहे आता B ला A कडून ट्रिगर मिळत आहे तर क्लॉकच्या निगेटिव्ह एज नंतर B ला अवस्था बदलण्यासाठी साठी पुन्हा एकदा प्रोपागेशन डिलेची गरज भासेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा A हा हाय टू लो अवस्था बदलेल त्यावेळी B टॉगल होईल अशाच पद्धतीने C सुद्धा वागेल तर इथे तीन प्रोपागेशन डिले आहेत हे आपण मागील वर्गात पाहिलेच होते तर अशा पद्धतीने हे त्यांची किंमत बदलत राहतील आणि प्रोपागेशन डिले हा एकत्रित होत राहील समजा आता आपल्याला काउंट 6 हवा आहे तर डिकोडिंग लॉजिक C B A बार असे लागेल A बार हे फ्लीप फ्लोप A चे कॉम्प्लिमेंटेड आउटपुट असल्यामुळे ते बदलत राहील किंवा A हा हाय असेल तेव्हा A बार हा लो असेल आणि ज्यावेळी हा 1 असेल त्यावेळी हा 0 असेलत्यावेळी हा 0 असेलआणि C हा 0 असेल B हा 0 असेल A हा 0 असेल आणि A बार हा 1 असेल ही संख्या सहा पर्यंत पोहोचल्यावर हे सगळे घडत असते म्हणून त्या ठिकाणी C हा 1 असेल B हा 1 असेल A हा 0 असेल आणि A बार हा 1 असेल हे तिन्ही A बार B आणि Cएकाच वेळी हाय असल्यामुळे आउटपुट हाय होत असते आणि इथे जरी दाखवलेला नसला तरी अँड गेटला सुद्धा प्रोपागेशन डिले असतो जो की फ्लीप फ्लोप च्या प्रोपागेशन डिले पेक्षा कमी असतो पण कमी जरी असला तरी तिथे एक छोटासा डिले असतो पण इथे मूळ कल्पना अशी आहे की ज्यावेळी हे तिन्ही 1 1 असतील आणि A हा शून्य असेल व A बार हा 1 असेल तर आउटपुट हाय होते आता पुढे बघा 1 1 0 नंतर 1 1 1 आहे पुन्हा 1 1 1 नंतर तो 0 0 0 झाला पाहिजे जे अपेक्षित आहे परंतु प्रोपागेशन डिलेमुळे 1 1 नंतर जर तुम्ही बघू शकत असाल अगदी खूप कमी वेळेसाठी तो 1 राहतो आता B एक आहे परंतु A हा आधीच 1 ते 0 असा बदललेला आहे म्हणून प्रोपागेशन डिले एवढ्या वेळेसाठी तुम्हाला 1 1 0 असेच मिळते त्यानंतर B बदलतोA हा आधीच बदललेला असतो पण C मात्र अजून बदललेला नाही म्हणून अत्यंत कमी वेळेसाठी 1 0 0 असे दिसते त्यानंतर मात्र आणि तुम्हाला 0 0 0 असे दिसते आता बघा ज्यावेळी हे 110 असेल त्या यावेळी डिकोडरचे आउटपुट थोड्यावेळासाठी हाय होईल तर इथे हे चुकीचे होत आहे आणि विचार करा हे आउटपुट जर एखाद्या दुसऱ्या काउंटरला किंवा लॉजिक सर्किटला दिले जात असेल जो कि इथे होणाऱ्या बदलांच्या नोंदी ठेवत असेल तर त्याला असा चुकीचा निरोप दिला जाईल कि येथील गणना 6 झालेली आहे पुन्हा एका क्लॉक सायकल नंतर गणना 6 दाखवली जाईल जे कि चुकीचे आहे सिन्क्रोनोस सर्किटच्या बाबतीत ही एक समस्या आहे जी आपल्याला सोडवायची आहे ही समस्या सोडवण्यासाठी आपण डिकोडिंग गेट चे इनपुट एकने वाढवून त्याच्यासोबत क्लॉक जोडू शकतो म्हणजे पहा पूर्वी इथे तीन इनपुट होते ते आता चार झालेले आहेत क्लॉक पिरियड हा प्रोपागेशन डिलेपेक्षा खूप मोठा असतो त्यामुळे ज्या वेळी तुम्ही इथे क्लॉक जोडतात त्यावेळी काय होते ते बघूया हे इथे अण्डेड होत असते तर इथे क्लॉक लो असताना हा प्रोपॅगेशन डिले येत आहे इथे तुम्ही क्लॉक बदलताना बघू शकतात हे नेगेटिव्ह एज ट्रीगर्ड असल्यामुळे ज्यावेळी क्लॉक हाय टू लो जात असते त्या वेळी हा बदल व्हायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही त्याला क्लॉकसोबत अंडींग करत असतात त्यावेळी ही चूक सुधारली जाते अर्थातच आपण असे समजत नाहीये क्लॉक हि डिलेपेक्षा खूप जास्त गतीने काम करते पुन्हा क्लॉक हाय होण्याच्या आत डिले आलेला असेल म्हणून प्रोपागेशन डिले फ्लिप फ्लॉपची संख्या आणि क्लॉक पिरेड असे घेतले जातात की खाच ही क्लॉक लो असताना आली पाहिजे अशा पद्धतीने ही चूक काढून टाकता येते या समस्येसाठी अशा पद्धतीचा एक उपाय आपण करू शकतो तर अशा पद्धतीने ही चर्चा आपल्याला सिंक्रोनस काउंटर पर्यंत घेऊन येते तर सिंक्रोनस काउंटर मध्ये हा एकत्रित झालेला डिले आणि त्यामुळे येणारा व्यत्यय हे पैलू तिथे नसणार आहेत सिंक्रोनस काउंटर मध्ये ह्या सर्व फ्लीप फ्लोप एकाच क्लॉक कडून ट्रिगर केल्या जातात इथे ह्या आकृत्या किंवा रचना बघा हे एक सर्किट आहे आणि हे अजून एक सर्किट आहे जे तुम्हाला सारखेच परिणाम देणार आहे ह्या पहिल्या सर्किट मध्ये तुम्हाला असे दिसेल की प्रत्येक फ्लीप फ्लोपला 1 आणि 1 1 आणि 11 आणि 1 मिळालेला आहे त्यामुळे ज्यावेळी क्लॉक दिली जाईल त्या वेळी प्रत्येक फ्लिप फ्लॉप टॉगल होईल इथे तुम्ही बघू शकतात की क्लॉक ही फ्लीप फ्लोप A ला देण्यात आलेली आहे हि क्लॉक पुन्हा इथे अँड गेटला देण्यात आलेली आहे अँड गेटच्या या भागाकडे आपण नंतर येऊ तर अशा पद्धतीने प्रभावीपणे क्लॉक सर्व फ्लीप फ्लोपला देण्यात आलेली आहे त्यामुळे हे सिन्क्रोनोस काउंटर म्हणून काम करत आहे अर्थातच इथे कोणतेही अँड लॉजिक नाही म्हणून प्रत्येक क्लॉक ट्रिगरसाठी फ्लीप फ्लोप A टॉगल होते फ्लीप फ्लोप A ही CBA ह्या मांडणीचा LSB असल्यामुळे प्रत्येक वेळी 0 1 0 1 0 1होत असते ह्या बाबतीत ह्या आकृतीवर ह्या टेबल वर आपण नंतर चर्चा करू पुढे फ्लीप फ्लोप B साठी क्लॉक आली आहे पण अँड लॉजिक मुळे फक्त A हा हाय असेल तरच क्लॉक पुढे जाईल म्हणून फक्त A हा हाय असेल तरच B ला क्लॉक मिळेल आणि ती टॉगल होईल आणि इथे असल्याप्रमाणे ज्यावेळी A हा 0 असेल म्हणजे 000 त्यावेळी क्लॉक इथे आणि इथे आलेली असेल क्लॉक ही इथून पुढे गेल्यामुळे A हा टॉगल झालेला असेल परंतु B मात्र टॉगल होणार नाही समजा A हा एक आहे आणि क्लॉक आलेली आहे म्हणून क्लॉकच्या निगेटिव्ह एजला तो टॉगल होऊन 0 1 होईल म्हणून A हा पुन्हा शून्य होईल म्हणून A जेव्हा शून्य असेल त्यावेळी क्लॉक ही उपलब्ध न राहता फक्त अँड गेट इनपुटला आलेली असेल म्हणून त्याची किंमत स्थिर राहील कारण क्लॉक सायकल मध्ये टौगलिंग होत नाहीये म्हणून हा एक रहात आहे आणि अशाच पद्धतीने हे 0 0 1 1 0 0 1 1 आणि पुन्हा हा होणार 0 0 आणि अशाच पद्धतीने हे घडणार आहे आता बघूया फ्लिप फ्लॉप C साठी काय होत आहे फ्लिप फ्लॉप C साठी पुन्हा क्लॉक आलेली आहे परंतु A आणि B पैकी जर कोणी शुन्य असेल तर हे आऊटपुट शून्य असेल आणि जर का ते दोन्ही एक असतील तर हे 11 झालेले असेल आणि तरच क्लॉकला इथे येण्यासाठी परवानगी दिली जाईल आणि फ्लीप फ्लोप Cला ट्रिगर मिळेल फ्लीप फ्लोप C ट्रिगर झाल्यामुळे आउटपुट हे 0 पासून 1 ला जाईल पुन्हा ज्यावेळी हे दोन्ही 1 होतील त्यावेळी ही किंमत बदलून 0 होईल त्यामुळे 1 1 किंवा 1 ही किंमत मागील क्लॉक ट्रिगरला उपलब्ध करून दिली जाईल आणि अशा पद्धतीने इथे डिलेचा संबंध येणार नाही तसे पाहता इथे ही फ्लीप फ्लोप ट्रिगर होत नाही Aचे आउटपुट ट्रिगर होतं नाहीये इथे फक्त क्लॉक ट्रिगर होत आहे आउटपुट चे काम फक्त क्लॉक उपलब्ध करून देणे इतकेच आहे आणि अशा पद्धतीने हा एका सिनक्रोनोस काउंटर प्रमाणे काम करत आहे आता या वेगळ्या सर्किट कडे बघा इथे क्लॉक ही प्रत्येक फ्लीप फ्लोपला सरळ जोडलेली आहे पहिली फ्लीप फ्लोप प्रत्येक क्षणाला टॉगल होत आहे आणि पुढच्या क्लॉकसाठी ज्यावेळी A हा 0 असेल तर आउटपुट हे न बदलता शून्य शून्य राहील जेव्हा A हा 1 होईल त्यावेळी J आणि K दोन्ही 1 होतील म्हणून हे टॉगल होईल त्यामुळे आउटपुट हे शून्य न राहता एक होईल म्हणून पुढच्या च्या क्षणी हे शून्य असेल म्हणून इथेसुद्धा शून्य येईल त्यामुळे हे टॉगल होणार नाही ही पुन्हा इथे 1 झाल्यामुळे B चे आऊटपुट बदलून 1 चे 0 होईल आणि हे अशाच पद्धतीने सुरू राहील आणि फ्लीप फ्लोप C साठी काय होईल ज्यावेळी Aआणि B हे दोन्ही एक असतील त्यावेळी Jआणि K हे दोन्ही सुद्धा एक असतील आणि फक्त याच वेळी क्लॉक येऊ शकेल आणि ते टॉगल होईल त्यामुळे ते शून्याचे एक होईल म्हणजे प्रत्येक क्षणाला एक क्लॉक दिली जाईल पण जर ही किंमत शून्य असेल तर काहीही बदल होणार नाही आणि जर ते एक असेल तर टॉगल केले जाईल तर अशा पद्धतीने ह्या फ्लीप फ्लोप वागत असतात आणि त्यांची किंमत 0 0 0 0 0 1 ते 1 1 1 आणि त्यानंतर 0 0 0 होत असते तर हा आहे सिन्क्रोनोस अप काऊंटर जर तुम्ही टाइमिंग डायग्रामचे निरीक्षण केले तर नेमके काय घडते ते तुमच्या लक्षात येईल तर बघा ही तुमची क्लॉक आहे आणि ही तुमची क्लॉकची निगेटिव्ह एज आहे A हा प्रत्येक क्लॉकसाठी बदलत आहे तर A हा प्रत्येक प्रोपागेशन डीले नंतर बदलत असतो साधारणतः एका प्रोपागेशन डीले नंतर A हा बदलत असतो त्यामुळे तो अशा पद्धतीने बदलत असतो आणि B बद्दल काय जेव्हा A हा 1 असतो त्यावेळी B बदलत असतो ज्यावेळी A एक असेल फक्त तेव्हाच B ला ट्रिगर मिळते आणि तो बदलतो म्हणून इथे क्लॉक ट्रिगर आलेली आहे आणि A एक असल्यामुळे B बदललेला आहे तर हा फक्त एका प्रोपागेशन डीलेनंतरच बदलेल अशा पद्धतीने A बदललेला आहे आणि एका प्रोपागेशन डीले नंतर त्याची किंमत 0 ऐवजी 1 झालेली आहे एका प्रोपागेशन डीले नंतर B हा 0 ऐवजी 1 झालेला आहे त्यामुळे येथे B मध्ये कुठल्याही प्रकारचा एकत्रित डीले असणार नाही जो असिंक्रोनस काउंटर मध्ये असतो क्लॉक ट्रिगर येताना जर हे दोन्ही यावेळी 1 असतील तर त्यात बदल होईल त्यात होणारा बदल हा फक्त एका प्रोपागेशन डीलेसाठी असेल त्यामुळे हे 0 चे 1 होईल जेव्हा हे दोन्ही एक असतील हा 1 चा 0 होईल अशा पद्धतीने तुम्ही टाइमिंग डायग्राम काढू शकतात ज्यात तुम्हाला दिसेल की सगळ्या फ्लीप फ्लोपला सारखी क्लॉक दिलेली आहे आणि फक्त 1 प्रोपागेशन डीलेनंतर सर्वांच्या किमती बदलत असतात आणि ह्यामुळे आपल्याला असिन्क्रोनोस काउंटरचे डिकोडिंग जसे की 1 1 0 मिळते आणि इथे A बार हा Aच्या विरुद्ध आउटपुट दाखवत असतो आणि ह्या क्षणाला हे तिन्ही 1 1 1 आहेत म्हणून आउटपुट शून्य असेल त्यामुळे अँड गेटचा प्रोपागेशन डीले टाइमिंग डायग्राम मध्ये दाखविलेला नाही पण मागील वेळेस दाखविल्या प्रमाणे कमी वेळेचा एक प्रोपागेशन डीले तिथे असणारच आहे आणि तो एका क्लॉक पिरिएड साठी हाय राहील आणि अशा पद्धतीने सहाची मोजणी ही डीकोड केली जाईल ज्या पद्धतीने आपण असिंक्रोनस अप् काउंटर नंतर असिंक्रोनस डाउन काऊंटर शिकलो होतो तसेच आता आपण सिंक्रोनस अप् काउंटर कडून सिंक्रोनस डाउन काउंटर कडे वळूयात तर हा आहे सिंक्रोनस डाउन काउंटर जर तुम्हाला आठवत असेल तर आपण असिंक्रोनस डाउन काऊंटर मध्ये A बार हा पुढील फ्लिप फ्लॉप साठी इनपुट म्हणून दिलेला होता तसेच B बार हा त्यापुढील फ्लिप फ्लॉप साठी इनपुट म्हणून दिलेला होता इथे सुद्धा आपण तसेच लॉजिक लावणार आहोत जर तुम्ही हा मागे जाणारा क्रम लक्षात घेतला तर सर्किटची जोडणी कशी असायला पाहिजे ते तुमच्या लक्षात येईल म्हणून मोड 8 काउंटर मध्ये हा मागे जाणारा क्रम 7 ते 0 असा असेल अशाच पद्धतीने मोड 16 किंवा अजून वेगळ्या क्रमांकासाठी बनवता येईल तर बघा 7 6 1 1 0 5 1 0 1 4 1 0 0 0 1 1 0 1 0 0 0 1 0 0 0 आणि पुन्हा 1 1 1 अशा पद्धतीने याची पुनरावृत्ती होत राहील आणि हा आहे तुमचा डाउन काउंटर इथे A कडे लक्ष द्या A चे दोन्ही इनपुट हे एक ला जोडलेले असल्यामुळे A हा प्रत्येक क्लॉकला टॉगल होत आहे आता बघा B कधी बदलत आहे यावेळी ही शून्याची काळ्या रंगाची अधोरेखा बदलत आहे जेव्हा कधी A हा शून्य असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा बदलत आहे पुन्हा जेव्हा A हा शून्य होईल हा पुन्हा बदलेल हा बदलल्यामुळे शून्याचा एक होत आहे आणि हा बदलल्यामुळे एकचा 0 होत आहे आणि अशाच पद्धतीने हे पुढे होत राहणार आहे जर आपल्याला एखाद्या फ्लिप फ्लॉप मध्ये बदल हवा असेल तर आपल्याला तिचे दोन्ही इनपुट 1 असणे गरजेचे असते जसे J K फ्लिप फ्लॉप मध्ये टॉगल मोड साठी असते त्यामुळे हे बदलत असते जर का आपण A ऐवजी A बार घेतला तर ज्यावेळी A हा शून्य असेल त्यावेळी J आणि K इनपुट हे 1 1 ला जोडलेले असतील आणि क्लॉक आल्यावर आउटपुट टॉगल होईल तर अशा पद्धतीने इथे जोडणी केलेली आहे तर अशाच पद्धतीने जेव्हा C मध्ये बदल हवा असेल तेव्हा ही तांबडी अधोरेखा बघा जिथे B आणि A शून्य आहेत तर हा बदलत आहे पुन्हा 00 साठी हा बदलत आहेपुन्हा शून्यासाठी हा बदलत आहे आणि जर A आणि B 0 असतील तर त्याचा अर्थ होतो कि A बार आणि B बार हे 1 असतील म्हणून जर आपण A बार आणि B बार ला अँड गेटला देऊन त्यांना एकत्र घेतले तर आपल्याला आऊटपुट मिळू शकते अशा पद्धतीने तयार झालेले सर्किट हे डाउन काउंटर आहे मागच्या वर्गात आपण असिंक्रोनस अप आणि डाऊन काउंटरच्या बाबतीत शिकलो होतो की जर का ABC च्या ऐवजी आपण A बारB बारC बार असे आउटपुट वापरले तर आपल्याला विरुद्ध प्रकारचे आउटपुट मिळते म्हणजे ABC साठी जर तो डाऊन काउंट देत असेल तर तो A बारB बारC बार साठी अप काउंट देईल आणि अशाच पद्धतीने जर मागच्या उदाहरणांमधील अप काऊंटरच्या कॉम्प्लिमेंट टर्मिनलचे आउटपुट वापरून रचना केली तर तुम्हाला क्रमाक्रमाने मागे जाणारी गणना मिळेल चला तर आता वळूयात सिंक्रोनस अप आणि डाऊन काऊंटरकडे तर बघा पुन्हा इथे दोन पद्धतीच्या रचना असू शकतात तर ह्या पहिल्या पद्धतीच्या रचनेमध्ये दोन क्लॉक आहेत त्यामधील एक ही अप काउंटर साठी आहे म्हणूनच आपण ज्या वेळी इथून क्लॉक देणार आहोत त्यावेळी काऊंटडाऊन साठी लागणारी क्लॉक शून्य असेल आणि काऊंटडाऊन क्लॉक ही शून्य असल्यामुळे हे इनपुट शून्य असेल जिथे आपण हि क्लॉक दिलेली आहे तर ह्या पहिल्या रचनेमध्ये ज्याची आपण ह्या आधी चर्चा केलेली आहे इथे A आलेला आहे आणि ही पहिल्या पद्धतीची जोडणी आहे आणि याच्या अगदी विरुद्ध पद्धतीची रचना म्हणजेच डाऊन काउंटर आपण यानंतर पाहणार आहोत तर इथे A हा क्लॉक सोबत अण्डेड केला गेलेला आहे तिथे आता शून्य आहे कारण हे सुद्धा शुन्य आहे अशाच पद्धतीने Aआणि B अण्डेड करून पुढे क्लॉक सोबत जोडलेले आहे आणि हे आउटपुट शून्य आहे आणि अशाच पद्धतीने पुढे आहे आणि जर का तुम्हाला डाऊन काउंट हवा असेल तर तुम्हाला क्लॉक ही A बारB बार आणि C बार मधून द्यावी लागेल तर अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत आपण हे शून्य केलेले आहे आणि क्लॉक इथे जोडलेली आहे पुन्हा असिंक्रोनस अप डाऊन काऊंटर मध्ये पाहिल्या प्रमाणे वेगळ्या प्रकारच्या रचनेमध्ये इथे एक मोड कंट्रोल इनपुट असते ते आता इथे शून्य आहे तर इथे हा एक आहे आणि हा 0 आहे आणि ह्या सगळ्या अँड गेटसचे आउट पुट हे 0 0 0 आहे आणि इथे A आणि B अँडेड करून J K इनपुटस ला दिलेले आहे तर हा आहे A B आणि अर्थातच M बार तर तुमच्याकडे A B C आणि M बार आहेत तुम्ही इथे मागील वेळी वापरल्या प्रमाणे तीन इनपुट असलेले अँड गेट वापरू शकतात पण आपण इथे फक्त दोन इनपुट असलेले अँड गेट वापरलेले आहे पण तिथे सुद्धा ह्या गेट मुळे डीले एकत्रित होत राहतो हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे जर तुम्ही खूप जलद गतीने क्लॉकिंग करत असाल तर ही समस्या येऊ शकते त्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी अन्यथा ते एक प्रोपागेशन डिले असल्यासारखे असेल जर काऊंटरच्या रचनेसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लीप फ्लोपची संख्या खूप जास्त असेलम्हणजेच बिटची संख्या जास्त असेलआणि जर तुम्ही अनेक इनपुट असलेले अँड गेट्स वापरत असाल तर फॅन इन ही एक समस्या असू शकते ह्या प्रकारच्या रचनेमध्ये आपण फक्त दोन इनपुट असलेले अँड गेट वापरत आहोत पण इथे होतं असं कीक्लॉकिंग च्या आधीच इथे डीले जमा झालेला आहे क्लॉकिंगच्या नंतर नाही त्यामुळे जेव्हा एखादी फ्लिप फ्लॉप बदलत आहे तेव्हा ह्या डीलेमुळे पुढच्या फ्लिप फ्लॉपला योग्य पद्धतीने क्लॉक दिली जात आहे हे लक्षात घ्या आणि ज्यावेळी M हा 1 असेल हे डाउन काउंटर साठी गरजेचे आहे त्यावेळी इथे जोडलेले A बार B बारC बार हे 1 असतील तर अशा पद्धतीने आपण सिंक्रोनस अप डाऊन काऊंटरची रचना करू शकतो आता आपण निष्कर्षाप्रती येऊया जेव्हा काउंटरची गणना एका विशिष्ट अवस्थेला पोहोचते फक्त तेव्हाच काऊंटरच्या आऊट पुटला जोडलेले डिकोडींग गेट क्रियाशील होते काऊंटरच्या रचनेमध्ये फ्लीप फ्लोपचा वापर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी n बिट काउंटरला डिकोडिंग साठी n इनपुट लॉजिक गेटची गरज असते जसे की मोड 8 काउंटरला 3 इनपुट लॉजिक लागतात मोड 16 काउंटरला 4 इनपुट लॉजिक लागतात वैगरे वैगरे अशा पद्धतीने असिंक्रोनस काउंटर मध्ये डिकोडिंग गेट हे प्रोपागेशन डिले काढून टाकण्यासाठी साठी वापरले जातात सिंक्रोनस काउंटर मध्ये प्रत्येक फ्लॉप ही एकाच वेळी ट्रिगर केली जाते त्यामुळे एकत्रितरीत्या जमा होणारा डीले आणि त्यामुळे होणाऱ्या चुका टाळता येतात असिंक्रोनस काउंटर मध्ये न लागणारे लॉजिक गेट्स हे सिंक्रोनस काउंटर मध्ये मात्र गरजेचे असतात आपण पाहिलेच आहे की असिंक्रोनस काऊंटर मध्ये एका फ्लीप फ्लोपचे आऊट पुट हे क्लॉक म्हणून पुढच्या फ्लीप फ्लॉप ला दिलेले असते पण इथे सिंक्रोनस काऊंटरच्या रचनेमध्ये मात्र आपण काही जास्तीचे लॉजिक गेट्स वापरत आहोत सिंक्रोनस काउंटरची रचना ही असिंक्रोनस काऊंटर प्रमाणेच असते परंतु इथे आपण अप काउंट साठी विशिष्ट इनपुटस आणि डाऊन काउंट साठी विशिष्ट इनपुटस आणि यांच्यातील दुवा म्हणून 21 मल्टिप्लेक्स वापरत आहोत